विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण मार्जिनल कॉस्टिंग शिकत आहोत आणि मागील वर्गात मी आपल्याशी मार्जिनल कॉस्टिंगच्या काही मूलभूत संकल्पनांबद्दल आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगिते विषयी चर्चा केली होती कोणत्या प्रकारच्या बाजार परिस्थितीत किंवा स्पर्धात्मक परिस्थितीत फर्मला बाजारात टिकण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरता येईल याबद्दल आपण चर्चा केली जर ते आपले खर्च वसूल करू शकले नाही तर त्यांना बाजारातून बाहेर पडावे लागले तर एकूण खर्चाना चल खर्च व निश्चित खर्चामध्ये विभागून आपण या प्रकरणात चरणशः पाऊल टाकू हे तीन चरणांमध्ये विभागले गेले आहे प्रथम आपण चल खर्च वसूल करतो नंतर आपण निश्चित खर्च वसूल करतो आणि नंतर आपण काही मार्जिन किंवा नफा मिळवण्याचा प्रयत्न करतोत मागील वर्गात मी तुम्हाला सांगत होतो की शोष खर्च आणि मार्जिनल कॉस्टिंग दरम्यान काय मूलभूत फरक आहे आणि फरक हा आहे की शोष खर्चात आपण एकूण खर्च म्हणजेच चल खर्च व निश्चित खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतोत आणि नंतर आपण नफ्याचा विचार करतोत परंतु मार्जिनल कॉस्टिंगच्या बाबतीत आपण नफ्याच्या संकल्पनेचा विचार करत नाही नफाची गणना दोन चरणांमध्ये केली जाते प्रथम आपण योगदानाची गणना करू आणि नंतर योगदानामधून नफ्याची गणना करूया आपण नफ्याकडे जाऊया तर आपण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये शोष खर्चामध्ये व एकूण खर्चामध्ये आणखि एक चरण जोडूया तर आपण काय करूया तर आपण विक्री किमतीतून एकूण खर्च म्हणजेच चल खर्च व निश्चित खर्च वजा करूया आणि मग आपण विक्री किंमत वजा एकूण खर्चाच्या फरकापर्यंत पोहचतो व ते नफा किंवा मार्जिन असते परंतु या प्रकरणात आपण थेट नफ्यावर जाणार नाहीत आपण नफ्याकडे जाऊया परंतु पुढच्या चरणानंतर आपण आणखी एक चरण जोडूया तर प्रथम आपण विक्री किंमतीतून चल खर्च वजा करूया कारण प्रथम आपल्याला ते वसूल करावे लागेल आणि नंतर आपण योगदानाची गणना करूया तर विक्री किंमत वजा चल खर्च केल्यांनतर जे काही उरते ते निश्चित खर्च व नफा मिळ्वण्यासाठीचे योगदान आहे तर मग आपण परिपूर्ण खर्च वजा करूया आणि नंतर आपण पाहूया की योगदानातून निश्चित खर्च वजा केल्यानंतर काही उरते का जर काही उरले असेल तर तो नफा असेल व जर काही उरले नसेल तर तेथे कोणताही नफा नाही तर योगदान म्हणजे या फर्मने एकून विक्री करून व त्यातून चल खर्च व निश्चित खर्च वजा करून किती नफा कमविला तर हा येथे आणखी एक महत्त्वाचा फरक आहे आणि नंतर दुसरा फरक मी तुम्हाला सांगितले की क्लोजिंग स्टॉकच्या मूल्यांकनात फरक आहे क्लोजिंग स्टॉकच्या मूल्यांकनात फरक आहे आणि ज्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात गंभीर फरक पडतो कारण आपण क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन करून नफ्याची गणना वेगळ्या प्रकारे करतो क्लोजिंग स्टॉक खूप महत्वाची भूमिका बजावते कारण जर आपण विचार केले की फर्ममध्ये क्लोजिंग स्टॉकची भूमिका काय असते उदाहरणार्थ जेव्हा आपण नफा व तोटा खाते असते व्यापार आणि नफा व तोटा खाते तर वरच्या भागाला व्यापार खाते असे म्हणतात आणि खालच्या भागाला नफा व तोटा खाते असे म्हणतात आपण येथे काय घेतो तर आपण येथे प्रत्यक्ष कच्चा माल प्रत्यक्ष श्रम खर्च व प्रत्यक्ष इतर खर्च घेतो बरोबर आणि मग आपण येथे विक्री घेतो मग आपण इथे विक्री लिहून त्याखाली क्लोजिंग स्टॉक घेतो तर ही उत्पादनाची एकूण रक्कम आहे याचा अर्थ हे एकूण उत्पादन दर्शविते फर्मने उत्पादित केल्यापैकी काही उत्पादन विकले आहे व काही भाग त्याच्याकडे शेष आहे हा शेष भाग त्याने क्लोझिंग स्टॉक म्हणून स्वतःकडे ठेवला आहे जो पुढच्या काळात विक्री केला जाईल आणि या एकूण उदाहरणावरून असे लक्षात येत आहे की नफा जोडल्यानंतर आणि एकूण खर्च वसूल केल्यावर आपले उत्पादन मूल्य एक लाख रुपये येते आहे आता आपण प्रथम एकूण खर्च वसूल करूया उदाहरणार्थ समजा प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च 50000 रुपये आहे श्रम खर्च 10000 आहे इतर खर्च 10000 रुपये आहे तर याचा अर्थ प्रत्यक्ष खर्च किती आहे तर ते 70000 रुपये आहे आणि फरक म्हणजे एकूण नफा ज्यास आपण जीपी म्हणतो तो या प्रकरणात 30000 रुपये आहे तर तुमची दोन्ही बाजू 100000 च्या बरोबरीची आहे तर याचा अर्थ असा आहे की क्लोजिंग स्टॉकचे महत्त्व आपण समजू शकता जर क्लोजिंग स्टॉकचे मूल्य जास्त असेल तर नफा म्हणजेच निव्वळ नफा कमी होईल तर मार्जिनल कॉस्टिंगच्या अंतर्गत जेंव्हा आपण क्लोजिंग स्टॉकचे मुल्याकंन करतो किंवा क्लोजिंग स्टॉकची किंमत शोधतो तेंव्हा त्याची पद्धत वेगळी असते मार्जिनल कॉस्टिंग सिस्टम अंतर्गत व शोष खर्च प्रणाली अंतर्गत क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन करून नफ्यात काय फरक आहे हे आपण पाहू शकतो म्हणून मी येथे तुम्हाला काल्पनिक विधान दिले आहे आणि आपण याला कंपनीचे नफा विवरणपत्र म्हणू शकता आणि जर तुम्ही कंपनीचे उत्पन्न विवरणपत्र पाहिले तर आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे असणारी एकूण विक्री किंमत जी आपण वरच्या बाजूला लिहिले आहे ती किती आहे तर ती तीस लाख रुपये आहे वजा उत्पादन खर्च हे एकूण खर्च प्रणालीच्या अंतर्गत आहे शोष खर्च प्रणालीच्या अंतर्गत आपण सामान्य ताळेबंद तयार करूया ज्यामध्ये आपण एकूण खर्च म्हणजेच चल खर्च निश्चित खर्च घेऊया यालाच आपण सामान्य उत्पन्न विवरणपत्र किंवा नफा विवरणपत्र म्हणतात वरच्या बाजूस आणि हे उभ्या स्वरूपात तयार केले जाते या दिवसात म्हणजेच 2013 चा कंपनी कायदा लागू केल्या पासून उत्पन्न विवरणपत्र उभ्या स्वरूपात तयार केले जाते मी तुम्हाला हे सांगितले जसे सांगितले आहे तसे करायचे नाही मी तर ते तुम्हाला आता समजण्यासाठी असे सांगितले आहे कारण हा फॉर्मेट जुना आहे म्हणून हा आपण असाच घेणार आहोत व नफा शोधण्यासाठी इथे जुन्या पद्धतीने उत्पन्न विवरणपत्र तयार केले आहे तर येथे नफा किती आहे तर हे 264375 आहे आता आपण या नफ्यावर कसे पोहोचलो ते पाहूया आपण वीस रुपये प्रति युनिट दराने 150000 विक्री घेतली आहे विक्री किंमत आपण तीस लाख रुपये मिळवणार आहोत उत्पादन खर्च किती आहे सध्याच्या काळात आपण 11 रुपये प्रति युनिटच्या दराने एकूण उत्पादन 160000 युनिट्स केले आहे तर याचा अर्थ खर्च 1760000 होईल चल खर्चात 35000 रुपयांची वाढ आहे बरोबर तर मानक चल खर्च 11 असणे अपेक्षित होते परंतु त्यात थोडीशी वाढ झाली आहे सामान्य खर्च निश्चित नाहीये बऱ्याच वेळा ते 35000 रुपये असते उत्पादनाच्या पुढील टप्प्यात कदाचित आपण 11 रुपये प्रति युनिटच्या दराने एकूण उत्पादन पूर्ण करू शकू परंतु यावेळी काही अनियंत्रित घटकांमुळे या चल खर्चामध्ये एवढ्याने वाढ झाली आहे म्हणून आपण हे 1760000 च्या वर आणि त्यापेक्षा अधिक रक्क्म जोडली आहे मी ते आधीच ठेवलेले नाही कारण ते फक्त एकदाच वाढले आहे पुढच्या वेळी हे वाढणार नाही असे होऊ शकते किंवा वाढ झालीच तर ती कमी जास्त असू शकते म्हणून आपण हे स्वतंत्र रक्कम ठेवत आहोत आणि आता पुढील खर्च बघूया प्रथम आपण चल खर्च घेतला आहे आणि मग आपण निश्चित खर्च घेतला आहे आणि सामान्य खर्च पत्रक आहे आणि आपण येथे एकूण उत्पादन खर्चाची गणना केली आहे ते किती आहे ते 2155000 आहे आता या प्रकरणात आपल्याला 10000 युनिट्सच्या ओपनिंग स्टॉकचा अवलंब करावा लागेल दहा हजार युनिट्सच्या ओपनिंग स्टॉकची गणना आपण कशी केली आहे स्टॉकचे एकूण मूल्य 130000 रुपये आहे याचा अर्थ उत्पादनाची एकूण खर्च घेऊन आपण फर्मच्या ओपनिंग स्टॉकचे मूल्य काढले आहे आणि उत्पादनाचा एकूण मानक आपणास दिलेले आहे ते म्हणजे चल खर्च 11 रुपये प्रती युनिट व निश्चित खर्च 2 रुपये प्रती युनिट आहे म्हणून आपण ओपनिंग स्टॉकची गणना केली आहे आता ओपनिंग स्टॉकच्या ह्या रक्कमेची गणना कशी केली आपण बाजारात किती युनिट विकले आहे आपण बाजारात 150000 युनिट्सची विक्री केली आहे आपण क्लोझिंग स्टॉक किती घेत आहोत तर ते 20000 युनिट्स घेत आहोत म्हणजेच 150000 तर याचा याचा अर्थ एकूण उत्पादन खर्च 170000 युनिट्सचे असावे तर जर आपण म्हणत आहोत की आपण 170000 युनिट्सचे उत्पादन केले आहे परंतु सध्याच्या काळात आपण फक्त 160000 युनिट्सचे उत्पादन केले आहे तर मग हे 10000 कोठून आले तर हे 10000 आपल्याकडे मागील उत्पादनांमधून ओपनिंग स्टॉक म्हणून उपलब्ध होते म्हणून आपल्याकडे हा ओपनिंग स्टॉक आहे आता आपल्याला ओपनिंग स्टॉकची किंमत घ्यायची आहे आणि सामान्यपणे ओपनिंग स्टॉकची किंमत एकूण खर्च म्हणजेच चल खर्च व निश्चित खर्चावर आधारित असते म्हणजेच यांची बेरीज केल्यावर ही किंमत येते आणि येथे ओपनिंग स्टॉकची किंमत 130000 रुपये आहे तर आता एकूण उत्पादन खर्च किती आहे तर 150000 युनिटसाठी उत्पादन खर्च एवढा आहे म्हणजेच 2155000 अधिक ओपनिंग स्टॉकची किंमत 130000 रुपये अधिक येथे असलेले एकूण उत्पादन खर्च 2285000 रुपये आणि हे 160000 युनिटसाठी आहे तर याचा अर्थ आपण बाजारात 150000 युनिट्स विकले आहे येथे असे दर्शविले आहे तर आपण 160000 युनिट्सचे उत्पादन केले आहे तर याचा खर्च 2155000 अधिक ओपनिंग स्टॉकची किंमत 130000 रुपये आणि या प्रकरणात क्लोझिंग स्टॉक वजा करावा लागेल एकूण खर्च किती आहे तर ते 2285000 रुपये आहे जो सध्याच्या कालावधीच्या 160000 युनिट्सच्या उत्पादनाचा खर्च आहे यामध्ये ओपनिंग स्टॉकची किंमत 130000 रुपये जोडली असता ही रक्कम 2285000 रुपये येते त्यातून आता हे 170000 युनिट्सचे एकूण उत्पादन बाजारात येणार नाही फक्त 150000 युनिट बाजारात जात आहेत म्हणजेच 170000 युनिट्सपैकी 150000 युनिट्स जर मार्केटमध्ये जात असतील तर याचा अर्थ असा की हे 20000 पूर्वीच्या काळात क्लोझिंग स्टॉक म्हणून ठेवले जातील सध्याच्या कालावधीत आपण 10000 च्या क्लोझिंग स्टॉकची गणना करूया आपण 20000 युनिट्सचे क्लोझिंग स्टॉक बाजूला ठेवत आहोत मग आपण काय केले या 2285000 रुपयांच्या एकूण खर्चापैकी आपण क्लोझिंग स्टॉक ची किंमत वजा केली आपण या क्लोजिंग स्टॉकची गणना कशी केली आपण वर्तमान कालावधीच्या उत्पादनाचा एकूण खर्च 2155000 रुपये घेतला आहे आणि हे किती युनिट्साठी आहे तर हे 160000 युनिटसाठी आहे तर सध्याच्या कालावधीत 160000 युनिट्सच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्च 2155000 आहे मग 20000 युनिट्ससाठी उत्पादन खर्च किती असेल कारण ही मानक प्रथा आहे आपण जे काही क्लोजिंग स्टॉक ठेवता आपण ते मागील वर्षाच्या उत्पादनापासून नाही तर चालू वर्ष किंवा वर्तमान कालावधीच्या उत्पादनापासूनच ठेवता तर जेव्हा आपण बाजारात विक्रीस प्रारंभ करूया प्रथम आपण या 10000 युनिट्सला संपवू म्हणजे आपण या 10000 युनिट्सची बाजारात विक्री करुया आणि त्यानंतर वर्तमान 160000 युनिट्सच्या उत्पादनातुन विक्री सुरू होईल आणि जो काही क्लोझिंग स्टॉक शिल्लक आहे तो सध्याच्या कालावधीतील उत्पादनाचा आहे म्हणून आपण येथे 2155000 ला 160000 युनिट्सच्या प्रमाणात भागून व त्यास 20000 युनिट्सच्या क्लोझिंग स्टॉकने गुणून 20000 युनिट्सच्या क्लोझिंग स्टॉकची गणना केली आहे म्हणून हे क्लोझिंग स्टॉकचे मूल्य आहे जर आपण ही रक्कम वजा केली तर आपणास 2015625 ही रक्कम भेटेल 2015625 ही रक्कम 150000 युनिट्सच्या उत्पादनाचा खर्च आहे तर विक्री किंमत तीस लाख रुपये आहे व यांच्या उत्पादनाचा खर्च 2015625 आहे मग शेवटी एकूण नफा किती आहे तर ते 984375 आहे आता यातून विक्री खर्च वजा करूया म्हणजेच चल खर्च 450000 अधिक निश्चित खर्च 270 000 तर हे एकूण खर्च 720000 येईल तर या निव्वळ नफ्यातून जेव्हा तुम्ही हे वजा करता तेव्हा तुम्हाला 264375 चा निव्वळ नफा भेटतो आपण म्हणू शकता की हा 264375 रुपये कर भरण्यापूर्वीचा नफा आहे म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगत होतो की आपण व्यापार खाते तयार करीत आहोत आपण याला नफा आणि तोटा खाते म्हणून संबोधता म्हणून वरच्या पहिल्या भागाला व्यापार खाते म्हणतात आणि खालच्या भागास नफा आणि तोटा खाते असे म्हणतात या जीपीची गणना केल्यानंतर येथे जीपी 30000 रुपये येते मग आपणास सर्व अप्रत्यक्ष खर्च वजा करावे लागतील तर शेवटी तुम्हाला निव्वळ नफा भेटेल उदाहरणार्थ समजा जर ग्रॉस प्रॉफिट 30000 आहे व अप्रत्यक्ष खर्च समजा 20000 रुपये आहे तर तुमचा अखेर नफा 30000 आहे व आपला कर भरण्यापूर्वीचा नफा किती आहे तर तो 10000 आहे तर हा 10000 रुपये निव्वळ नफा आहे हे मुळात उत्पन्नाचे विवरणपत्र किंवा नफा तोटा खाते किंवा व्यापार आणि नफा तोटा खाते आहे याला कोणत्याही नावाने बोलवा सर्व नावे समान आहेत कंपनीने हे उत्पन्न विवरणपत्र किंवा नफा विवरणपत्र शोष खर्च प्रणालीच्या अंतर्गत बनविले आहे जेथे आपण दोन्ही प्रकारचे खर्च म्हणजेच चल खर्च व निश्चित खर्च विचारात घेतले आहेत आणि विक्री किंमतीतून सर्व खर्च वजा केल्यानंतर आपल्याला 264375 एवढा कर भरण्यापूर्वीचा नफा भेटला आहे आता आपण दुसर्या विवरणपत्राकडे जाऊया सर्व आकडेवारी समान आहेत एकूण परिस्थिती समान आहे एकूण उत्पादन समान आहे एकूण विक्री समान आहे आणि एकूण ओपनिंग व क्लोझिंग स्टॉक समान आहे परंतु हे उत्पन्न विवरणपत्र किंवा नफा विवरणपत्र मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रणाली अंतर्गत बनविले आहे आणि जेंव्हा हे मार्जिनल कॉस्टिंग प्रणाली अंतर्गत बनविले आहे तेंव्हा निव्वळ नफा किती आहे तर तो 239375 एवढा आहे येथे नफा किती आहे तर तो 264375 आहे याचा अर्थ येथे कितीचा फरक आहे तर येथे 25000 रुपयांचा फरक आहे मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रणाली अंतर्गत नफा एकूण 25000 रुपयांनी खाली आला आहे आता हा फरक का उद्भवला शोष खर्च प्रणाली व मार्जिनल कॉस्टिंग प्रणाली मध्ये हा मूलभूत फरक का आढळून आला आपण पुन्हा वरून सुरुवात करूया म्हणजेच विक्री पासून 20 रुपये प्रती दराने 150000 युनिट्सची गणना केल्यास ही रक्कम 30 लाख रुपये येते आता यातून खर्च वजा करूया आता पहा तंत्र बदलले की पद्धत बदलते आता आपण एकूण खर्च वजा करणार नाहीत प्रथम आपण फक्त चल खर्च वजा करणार आहोत व त्यानंतर आपण इतर खर्च वजा करणार आहोत तर आपण येथे 30 लाख रुपये विक्री किंमत घेणार आहोत मार्जिनल कॉस्टच्या बाबतीत उत्पादनाचे चल खर्च किती आहे आणि 160000 युनिटसाठी 11 रुपये प्रती युनिटच्या दराने ही किंमत 1760000 येते अधिक चल खर्च 35000 रुपये आहे आता येथे ओपनिंग स्टॉकची किंमत वेगळी आहे जर आपण या 110000 रक्कमेचे वाटप केले तर ही रक्कम किती येईल तर ही रक्कम 130000 रुपये येईल मार्जिनल कॉस्टिंग अंतर्गत ओपनिंग स्टॉकच्या मूल्यांकनाशी तुलना करता येथे ओपनिंग स्टॉकचे मूल्य अधिक आहे आणि हा फरक आला आहे कारण येथे आपण फक्त चल खर्चाचा व मार्जिनल कॉस्टचा विचार करीत आहोत व मागील प्रकरणात आपण एकूण खर्च घेतला व त्यानुसार आपण ओपनिंग स्टॉकची गणना केली तर येथे ओपनिंग स्टॉकची किंमत 110000 रुपये आहे अगोदर ते 130000 रुपये होते म्हणून येथे 20000 रुपयांचे फरक आहे आता आपण क्लोझिंग स्टॉकची गणना करूया क्लोझिंग स्टॉकची गणना आपण चल खर्चाच्या आधारे करूया तर चल खर्चाची किंमत किती आहे 1760000 अधिक 35000 तर ही किंमत 1795000 येते या रक्कमेस सध्याचे उत्पादन म्हणजेच 160000 युनिट्सने भागले तर आपणास 224375 एवढी क्लोझिंग स्टॉक मिळते आता तुम्ही आधीचे क्लोझिंग स्टॉक बघा तर ती रक्कम 269375 आहे तर किती हजारांचे फरक आले आहे आपण म्हणू शकतो की येथे 45000 रुपयांचे फरक आले आहे तर आता हा फरक समोर आला आहे कारण आता आपण दोन्ही स्टॉकची गणना म्हणजेच ओपनिंग स्टॉकचीसुद्धा गणना चल खर्चाच्या आधारे करत आहोत म्हणून ओपनिंग स्टॉकची किंमत 20000 रुपयांनी खाली आली आहे व क्लोझिंग स्टॉकची किंमत 45000 रुपयांनी खाली आली आहे आणि आपण गणना केलेले उत्पादनाचे चल खर्च 1680625 आहे व त्यात आपण विक्री किंमतीचे चल खर्च 150000 जोडले आहे कारण येथे विक्री किंमत किती आहे पूर्वी आपण विक्री किंमतीमध्ये एकूण चल व निश्चित खर्च घेतले होते परंतु आता आपण फक्त 450000 रूपये चल खर्च म्हणून घेत आहोत व या रकमेत 1680625 रुपये जोडत आहोत मग या रकमेमध्ये 450000 रुपये जोडल्यानंतर ही रक्कम 2130625 रुपये होते आतापर्यंत आपण विक्रीच्या एकूण मूल्यातुन कोणतेही निश्चित खर्च वजा केलेले नाही आपण केवळ चल खर्च वजा केले आहे आणि म्हणूनच आता येथे येणाऱ्या फरकाला कॉंट्रिब्यूशन असे म्हणतात आपल्याकडे किती योगदान आहे तर आपल्याकडे 869375 रुपये किमतीचे योगदान आहे आता आपण वजाबाकी कराल मग आपले योगदान येईल 869375 रुपयांचे हे योगदान आपल्या निश्चित खर्चाच्या पूर्ततेसाठी आहे कारण येथे पुरेसे योगदान उपलब्ध आहे उदाहरणार्थ हे योगदान निश्चित खर्चापेक्षा कमी आहे जेणेकरून आपण नुकसानीच्या स्थितीत आहोत परंतु येथे आपल्याकडे पुरेशी योगदानाची शिल्लक आहे म्हणून यथे आता निश्चित खर्च वजा करावा लागेल तेथे उत्पादनाचा निश्चित खर्च 360000 रुपये आहे बरोबर आणि मग आपल्याला दिलेली विक्री खर्च 270000 रुपये आहे तर शेवटी निश्चित खर्च 630000 रुपये आहे तर निव्वळ नफा 869375 वजा 630000 आहे तर कर भरण्यापूर्वीचा नफा 239375 आहे तर तुम्ही पहा मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रणाली अंतर्गत व शोष खर्च प्रणाली अंतर्गत क्लोजिंग स्टॉकचे मूल्यमापन केल्यास क्लोजिंग स्टॉकच्या मूल्यांकनाचा फरक 45000 रुपये आहे परंतु मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रणाली अंतर्गत आपण क्लोजिंग स्टॉकचे मूल्य कमी मोजत आहोत कारण आपण त्याचे मूल्य केवळ चल खर्चाच्या आधारे घेत आहोत त्याचप्रकारे आपण ओपनिंग स्टॉकचे मूल्यांकन चल खर्चाच्या आधारे करत आहोत 45000 चे हे अंतर शेवटी 25000 राहिले आहे कारण आपण येथे 20000 रुपये कमी केले आहेत आधी ओपनिंग स्टॉकचे मूल्य 130000 होते आता ते 110000 झाले आहे पूर्वी क्लोजिंग स्टॉकचे मूल्य 269375 होते आता ते 224375 झाले आहे तर 20000 चे फरक दिसत आहे तर हे 45 वजा 20000 केल्यानंतर आपणास नफ्यामध्ये 25000 रुपयेचे फरक दिसत आहे तर निव्वळ नफा हा मार्जिनल कॉस्टिंगमध्ये कमी आहे कारण क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन केल्याने समस्या निर्माण होत आहे तर शेवटी आपण येथे पाहू शकता नफ्यामध्ये 25000 चा फरक आहे शोष खर्च प्रणाली व मार्जिनल कॉस्टिंगच्या अंतर्गत आपण 264375 वजा 23375 केले आहे कारण आपण शोष खर्च प्रणाली अंतर्गत निश्चित खर्चाचे घटक ओपनिंग व क्लोझिंग स्टॉकच्या मूल्यांकनात जोडले आहे तर आपण समजू शकता की आपण मार्जिनल कॉस्टिंगनुसार उत्पन्न विवरणपत्र कसे तयार करतो शोष खर्च प्रणाली अंतर्गत कसे तयार करतो आणि मोठा फरक काय आहे तर येथे आपण चल खर्चाला महत्त्व देतो प्रथम आपण एकूण खर्चाला चल व निश्चित खर्चात विभागतो आणि मग आपल्याला तीन टप्प्यात नफ्यावर पोहोचतो प्रथम म्हणजे विक्री किंमत वजा चल खर्च केल्यांनतर आपल्याला योगदान भेटते व त्यातून निश्चित खर्च वजा केल्यांनतर आपणास नफा मिळतो शोष खर्च प्रणाली अंतर्गत आपल्याकडे फक्त दोन चरण आहेत एकूण विक्री किंमत वजा एकूण खर्च म्हणजेच चल खर्च आणि निश्चित खर्च आणि मग विक्री किंमत व एकूण खर्चातील फरक म्हणजे नफा असतो हा कर भरण्यापूर्वीचा निव्वळ नफा असतो म्हणून मला वाटते की आता आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग आणि शोष खर्चातील फरक स्पष्टपणे समजू लागले आहे आणि मार्जिनल कॉस्टिंग बाजारातील वेगवेगळ्या कठीण परिस्थिती कसे उपयुक्त आहे हे आपल्याला समजू लागले आहे जर बाजारात कठोर स्पर्धा असेल तर आपण म्हणू शकता की बाजारातील एखाद्या नवीन व शक्तिशाली व्यापाऱ्यामुळे स्पर्धेचा ओघ वाढला आहे व तो या कठीण स्पर्धेसाठी कारणीभूत ठरत आहे आणि परिस्थिती सुधारेल व आपण या परिस्थितीतून बाहेर पडू या अपेक्षेने कंपनीला सध्याच्या परिस्थीतीत बाजारात टिकावे लागते आणि अगदी आपल्या प्रतिस्पर्धीला देखील किंमती कमी जास्त कराव्या लागतील तर या प्रकरणात आपल्याला काही काळासाठी चल खर्चाचा किंवा मार्जिनल कॉस्टिंग वापरणे आवश्यक आहे आणि आपल्याला हे निश्चित करावे लागेल की आपण किमान चल खर्च वसूल करण्यास सक्षम आहोत आणि जर आपण निश्चित खर्च वसूल करण्यात काही काळासाठी असमर्थ असू तर आपण ते थोड्या काळासाठी विसरून जाऊया आणि जर थोड्या काळासाठी नफा मिळत नसेल तर किमान उत्पादनाचा चल खर्च तरी वसूल करण्याचा प्रयत्न करूया म्हणजेच विक्री किंमतीतून उत्पादनाचा चल खर्च वसूल करूया तर किमान आपले ऑपरेटिंग सायकल सुरू राहील हे चल खर्च कच्चा माल श्रम खर्च व इतर खर्चावर आधारित आहे जर आपण बाजारातून ते खर्च वसूल करण्यास सक्षम असलो तर आपण निश्चित खर्चाला बुडीत खर्च गृहीत धरून व सध्या नफा कमविणे शक्य नाही असे गृहीत धरून बाजारात उत्पादन व विक्री सुरु ठेवू शकतो परंतु येणाऱ्या काळात जेंव्हा बाजारातील परिस्थती बदलेल तेंव्हा आपण आपल्या बाजूने परिस्थिती बदलू शकतो आता आपण पुढच्या भागावर जाऊ आणि पुढील भाग मार्जिनल कॉस्टिंगच्या विविध संकल्पना शिकणे व मार्जिनल कॉस्टिंगचे हे वेगवेगळे तंत्र व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी वापरणे यासंबंधी आहे वेगवेगळे व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी हे कसे उपयुक्त आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपणास मानक खर्चाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारांच्या फरकांची गणना करावी लागेल आणि त्या फरकांसाठी आपणास वेगवगेळी सूत्रे दिली आहेत प्रथम आपण सूत्र लक्षात ठेवावे किंमती सूत्रात ठेवावी व फरकांची गणना करावी मार्जिनल कॉस्टिंगच्या बाबतीतसुद्धा तसेच करावे खर्च प्रणालीचे तंत्र म्हणून व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त तंत्र वापरावे मी तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र सांगितले आहे जर आपण त्या तंत्रा बाबत चर्चा केली तर मार्जिनल कॉस्टिंगचा वापर ज्याबद्दल आपण मागील वर्गात शिकलो जसे की निर्णय घेण्याची प्रक्रिया विक्री किंमत निश्चित करणे खरेदी करणे किंवा निर्मिती करणे किंवा मर्यादित घटक विक्री किंमतीतील बदलाचा परिणाम तर या पुढेही आपण आता मार्जिनल कॉस्टिंगच्या काही मूलभूत संकल्पना शिकणार आहोत जे वेगवेगळ्या बाजाराच्या परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेण्यात उपयुक्त ठरतील तर आता आपण प्रथम मार्जिनल कॉस्टिंगने सुरुवात करूया मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चल खर्चाणे सुरूवात करा किंवा त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणूनच मार्जिनल कॉस्टिंगमध्ये सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे योगदान आहे यास कॉन्ट्रिब्यूशन असे म्हणतात आता योगदान म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले आहे की योगदान म्हणजे मूलभूतपणे विक्री किंमत व चल खर्चातील फरक आहे तर योगदानाची गणना कशी करता येते योगदान म्हणजे आपण पाहू शकता की योगदानाची गणना आपण तीन प्रकारे किंवा दोन प्रकारे करू शकतो आणि योगदानामधून आपण नफ्यावर पोहोचू शकतो जसे की आपण मार्जिनल कॉस्टिंगच्या अंतर्गत नफ्यावर थेट पोहचू शकत नाही म्हणून योगदानासह प्रारंभ करणे चांगले आहे म्हणून आपण योगदान शिकत आहोत व आपणास स्पष्ट असले पाहिजे योगदानाची गणना कशी करावी योगदान म्हणजे मुळात विक्री किंमत व चल खर्चातील फरक असतो किंवा त्याला ओबेलिक मार्जिनल कॉस्ट म्हटले जाते विक्री किंमत वजा चल खर्चाला योगदान म्हटले जाते किंवा आपण योगदानाची गणना निश्चित खर्च व नफ्याची बेरीज करून करू शकता म्हणून निश्चित खर्च अधिक नफा म्हणजे योगदान असते विक्री किंमत वजा मार्जिनल कॉस्ट किंवा चल खर्चातील फरक म्हणजे योगदान असते आणि हे योगदान निश्चित खर्च पूर्ण करणे आणि काही नफा मिळविणे या उद्देशाने असते तर आपल्याकडे या तीन गोष्टी असल्यास आपल्याकडे योगदान आहे असे म्हणू शकतो आपल्याकडे निश्चित खर्च आहे आपल्याकडे नफ्याचा आकडा आहे तर शेवटी आपण योगदाना पासून देखील नफा मिळवू शकता आणि नफ्यावर पोहचण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपणास या किंमतींची अदलाबदल करावी लागेल आपण असे म्हणू शकता की योगदान वजा निश्चित खर्च म्हणजे नफा आहे तर मार्जिनल कॉस्टिंगची पहिली महत्वाची संकल्पना म्हणजे योगदानाची गणना कशी करावी याबद्दल शिकणे विक्री किंमतीतुन चल खर्च वजा करुन आपण योगदानाची गणना करू शकता किंवा जर कोणत्याही प्रश्नात ही परिस्थिती दिली नसेल आणि जर आपणास नफा व निश्चित खर्चाची माहिती दिली असेल तर ती रक्कम C च्या बरोबरीची असते कारण ती रक्कम विक्री किंमत वजा चल खर्चाच्या बरोबरीची असते आता यानंतर मी तुमच्याशी दुसऱ्या संकल्पनेबद्दल म्हणजेच मार्जिनल कॉस्टिंग इक्वेशन बद्दल चर्चा करेन हे खूप महत्वाचे समीकरण आहे जर हे समीकरण आपल्यास माहित असेल तर आपण बर्याच समस्यांचे निराकरण करू शकता म्हणजे या समीकरणात चार महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे आणि जर कोणत्याही तीन गोष्टी आपल्याला दिल्या गेल्या तर आपण सहजपणे चौथ्या गोष्टींची गणना करू शकतो तर हे मार्जिनल कॉस्ट समीकरण काय आहे हे S वजा V बरोबर F अधिक किंवा वजा P किंवा तोटा आहे त्यालाच S वजा V बरोबर F अधिक किंवा वजा P किंवा L म्हणतात तर S म्हणजे काय S म्हणेज सेल्स ठीक आहे तर हे मार्जिनल कॉस्टिंग समीकरण आहे हे या तिघांपैकी कोणीही संख्या शोधण्यात नेहमीच मदत करते उदाहरणार्थ आपल्याकडे विक्री किंमत निश्चित खर्च व नफा असेल तर आपण सहजपणे चल खर्च शोधू शकतोत जर आपल्याकडे विक्री किंमत चल खर्च व निश्चित खर्चाची माहिती असेल तर आपण सहजपणे नफा शोधू शकतोत तेथे नफा आहे की तोटा हे योगदानावर अवलंबून असते म्हणजेच विक्री किंमत वजा चल खर्च जर निश्चित खर्च योगदानापेक्षा जास्त असेल तर आपण तोट्यात आहोत जर असे नसेल तर आपण नफ्यात आहोत हे खूप महत्वाचे समीकरण आहे आणि या समीकरणाला मार्जिनल कॉस्टिंग इक्वेशन असे म्हणतात S वजा V बरोबर F म्हणजेच अधिक F किंवा वजा F वजा P किंवा तोटा म्हणून आपण हे समीकरण नेहमी लक्षात ठेवा हे समीकरण मार्जिनल कॉस्टिंग अंतर्गत व्यवस्थापन निर्णय घेण्यास आपल्याला मदत करेल आता आपण आणखी एका महत्त्वपूर्ण संकल्पनेवर चर्चा करूया आणि त्या संकल्पनेला पीव्ही रेशो म्हणतात म्हणजे याचे पूर्ण नाव प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो आहे कोणताही निर्णय घेण्यासाठी किंवा फर्ममध्ये कोणताही निर्णय लागू करण्यासाठी हे प्रमाण खूप उपयुक्त आहे पीव्ही रेशो म्हणजे काय आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये याची वेगवेगळ्या पद्धतीने गणना करू शकता C ला S ने भागून अत्यंत सोप्या पद्धतीने पीव्ही रेशोची गणना करता येते C म्हणजे काँट्रीब्युशन आणि या समीकरणाला काँट्रीब्युशन भागिले सेल्स व्हॅल्यू म्हणजेच पीव्ही रेशो म्हणतात आणि या प्रकरणात S वजा V अशी गणना केल्यास उत्तर S येते यालाच पीव्ही रेशो म्हणतात आणि पुढे आपण योगदानातील किंवा नफ्यातील दोन कालावधीतील बदलांना दोन कालावधीतील विक्रीने भागून गणना करू शकतो दोन कालावधीतील योगदानातील किंवा नफ्यातील बदल भागिले दोन कालावधीतील विक्रीतील फरक जर आपणास C किंवा S बद्दल स्पष्ट माहिती दिली नसेल किंवा निश्चित खर्च नफा चल खर्च व विक्रीची माहिती दिली नसेल आणि आपणास दोन कालावधीतील योगदान किंवा नफ्या संबंधीची माहिती दिली असेल तर आपण पीव्ही रेशोची गणना करू शकतो पहिल्या वर्षातील योगदान व पहिल्या वर्षातील विक्री किंवा दुसऱ्या वर्षातील विक्री आपण एका वर्षातून दुसऱ्यावर्षातील बदलांचा फरक घेऊ शकता आपण दोन्ही संख्येतील फरक घेऊ शकतो म्हणजेच योगदान किंवा नफा व विक्री मधील फरक आणि मग आपण पीव्ही रेशो या प्रकारेही शोधू शकतो किंवा पीव्ही रेशोची गणना या प्रकारेही करू शकतो आता याचा काय अर्थ आहे बाजारपेठेतील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परिस्थितींमध्ये ते कसे उपयुक्त आहे व या पीव्ही रेशोची एकूण प्रासंगिकता किती आहे या बद्दल मी तुमच्याशी पुढील वर्गात चर्चा करेन